या आठवड्यातील शेवटच्या व्याख्यानासाठी आपण काही उपयुक्त गोष्टी पाहतो जे तयार होतील आणि जे इतर कोठेही विशिष्ट बसत नाहीत म्हणून आपण त्यापैकी फक्त दोन गोष्टी या एकाच सादरीकरणात एकत्र केल्या म्हणून आपण एक उदाहरण पाहिले होते जेव्हा आपण इनपुट दिले आणि जर वापरकर्त्याने आणि चुकीची एन्ट्री दिली तर त्याला कसे सूचित करायचे आपण एक संख्या वाचायचा प्रयत्न करत होतो आणि आपण काय म्हटले होते की आपण यूजर दिलेली काही स्ट्रिंग इनपुट म्हणून देणार आहोत तर आपण वापरकर्त्याला एक सूचना दिली की enter the number तर आपल्याला ते एक स्ट्रिंग प्रदान करतात आणि नंतर आपण त्या स्ट्रिंगला int फंक्शनमध्ये रुपांतरीत करण्याचा प्रयत्न करतो आणि जर वापरकर्त्याने अशी स्ट्रिंग प्रदान केली जी की व्हॅलिड इन्टिजर नाही त्या परिस्थितीत आपल्याला एक व्हॅल्यू एरर मिळेल आणि मिळाल्यावर आपण एक संदेश देऊ जो सुचित करेल की try again and go back शेवटी जर आपण यशस्वी झालो म्हणजे हा प्रयत्न int कार्यात यशस्वी झाला तर आपण या ट्राय ब्लॉकमधून बाहेर पडू else कडे जाऊ आणि बाकीच्या लूपमधून बाहेर पडू तर हे आपण आधीच पाहिले होते आता प्रश्न असा आहे की आपण हे बदलू इच्छित असल्यास काय करावे जेणेकरून आपण हे करू इच्छित नाही दुसऱ्या शब्दांत जर युजरने त्यांना हे सांगण्याऐवजी व्हॅलिड व्हॅल्यू सादर केले नाही की आपण फक्त एक नंबर प्रविष्ट करा असे का म्हणत राहतो म्हणजे आपण हे बऱ्याच वेळा पाहिले आहे तुम्ही काही यूजर इंटरफेसवरजा आणि तुम्ही काहीतरी चुकीचे टाइप कराल तर काय चूक आहे हे सांगण्या ऐवजी ते फक्त मागे जात राहते आणि पुन्हा टाइप करण्यास सांगते तर आपण प्रत्यक्षात त्यासारखे मैत्रीपूर्ण नसलेले प्रोग्राम कसे कराल आपल्याला काय सांगायचे आहे जर मी या व्हॅल्यू एररवर आलो तर काहीही करू नका आता पायथोनची समस्या अशी आहे की जिथे जिथे तुम्ही या प्रकारचा कोलन ठेवता त्या नंतर त्याला काहीतरी अपेक्षित असते तुम्ही रिक्त ब्लॉक ठेवू शकत नाही म्हणून जर मी कोलन ठेवले तर त्या नंतर किमान एक वाक्य असणे आवश्यक आहे हा पायथनचा एक सिंटॅक्टिक नियम आहे तुमच्याकडे एम्पटी ब्लॉक असू शकत नाही पण येथे मला काहीही करायचे नाही मला व्हॅल्यू एरर आहे हे ओळखायचे आहे आणि नंतर येथे परत जायचे आहे ते ठीक आहे परंतु मला दुसरे काहीही करायचे नाही मी पायथनमध्ये काहीही कसे करू शकत नाही तर उत्तर असे आहे की pass नावाचे एक विशेष विधान आहे पास हे एक विधान आहे जे फक्त रिक्त जागा भरण्यासाठी अस्तित्वात आहे जे भरणे आवश्यक आहे म्हणून जेव्हा तुमच्याकडे एक्सेप्ट ब्लॉक किंवा एल्स ब्लॉक असतील तेव्हा तुम्ही तिथे ब्लॉकचे नाव ठेवले तर तुम्ही ते रिक्त ठेवू शकत नाही या प्रकरणात तुम्ही काहीही न करण्यासाठी पास हा शब्द वापरू शकता समजा माझ्याकडे एक लिस्ट आहे आणि मला लिस्टच्या मध्यभागी असलेला एक घटक काढायचा आहे तर अर्थातच हे करण्याचा एक मार्ग म्हणजे स्लाइसला त्या स्थितीपर्यंत नेणे हा स्लाइस त्या पोजीशनमधून नंतर त्यांना प्लस वगैरे वापरून जोडावे लागते पण जर मला हे थेट करायचे असेल तर असे दिसून आले की del नावाची कमांड आहे जर मी del l 4 म्हंटले आणि ते काय करते ते प्रभावीपणे l 4 ला सध्याच्या व्हॅल्यूज च्या लिस्ट मधून काढून टाकते आणि याने आपोआप लिस्ट आकुंचन पावते आणि प्रत्येक गोष्ट स्थान 5 वरून डावीकडे 5 ने हलवते तर आपण या कार्यासह खात्री करूया ज्या पद्धतीने ते काम करण्याचा दावा करते समजा आपण एक लिस्ट 0 ते 10 च्या रेंज मध्ये तयार केली आणि आता मी जर म्हणतो del l4 तर l हे 01356789 कारण l 4 व्हॅल्यू ही 4 होती आणि या कमांडने चौथ्या स्थानावर असलेली व्हॅल्यू काढून टाकली हे डिक्शनरी साठी सुद्धा कार्य करते जर आपल्याला key k सोबत संबंधित असलेली व्हॅल्यू बघायची आहे तर तुम्ही del d k वापरू शकता आणि ते key k ला काढून टाकेल आणि त्यासोबत संबंधित असलेल्या व्हॅल्यू देखील काढून टाकेल तर आताही key undefined समजली जाईल सर्वसाधारणपणे आपण x सारखे नाव घेऊ शकतो आणि del x म्हणू शकतो आणि हे काय करेल हे x अपरिभाषित बनवते समजा तुम्ही असा काही जंक कोड लिहिला आहे की आपण x बरोबर 7 सेट करतो आणि नंतर आपण del x म्हणतो आणि नंतर y ला x अधिक 5 ला विचारतो आता x पासून हा बिंदू अपरिभाषित आहे जरी त्याची व्हॅल्यू 7 होते एक्स्प्रेशन एक्स अधिक 5 ची गणना केली जाऊ शकत नाही कारण x ला आता व्हॅल्यू नाही आणि आपण ज्या त्रुटीसह समाप्त कराल ती त्रुटी आहे जी आपण आधी पाहिली ती म्हणजे नेम एरर म्हणजे x हे नाव define केलेले नाही नाव परिभाषित केले आहे की नाही हे तुम्ही कसे तपासाल नक्कीच तुम्ही एक्सेप्शन हँडलिंग वापरू शकता समजा आपल्याला x ला फक्त एक व्हॅल्यू नियुक्त करायची आहे जर x undefined असेल तर आपण x ला try म्हणू शकतो म्हणजे हे x सह काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे लक्षात ठेवा की नावे काहीही असू शकतात ती फंक्शन्स असू शकतात तर तुम्ही फक्त x लिहू शकता कारण जर ते सध्या एखाद्या फंक्शनच्या नावावर असेल ज्यामध्ये कोणतेही आर्ग्युमेंट नाही तर आपण ते फंक्शन कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करू म्हणून फक्त x लिहिणे पूर्णपणे वैध आहे परंतु x ची किंमत नसल्यास ते नेम एरर देईल तर तुम्ही ट्राय x म्हणू शकता आणि जर तुम्हाला नेम एरर आढळली तर ते 5 वर सेट करा अन्यथा ते तसेच ठेवा जर x ला आधीपासूनच व्हॅल्यू असेल तर हे x ला काहीही करणार नाही जर x ला व्हॅल्यू नसेल तर ते x ला 5 अशी व्हॅल्यू अद्ययावत करेल आता सहसा असे होते की आतापर्यंत काहीतरी परिभाषित केले गेले आहे की नाही हे तपासायचे आहे फक्त ते अपरिभाषित सोडणे आणि नंतर ते करण्यासाठी एक्सेप्शन हॅन्डलींग वापरणे ही चांगली कल्पना नाही कारण तुम्हाला खरोखर विचित्र गोष्टी घडताना दिसतील तर पायथन None with Capital N नावाचे एक विशेष मूल्य प्रदान करते जे काही निश्चित करण्यासाठी वापरली जाणारी विशेष व्हॅल्यू आहे एम्पटी व्हॅल्यू किंवा null व्हॅल्यू आपण आपल्या स्वतःच्या डेटा स्ट्रक्चर्सचीdata structures डेटा संरचनाव्याख्या करत असताना त्याचा नंतर आपल्याला चांगला उपयोग होईल परंतु आत्ता फक्त विशेष व्हॅल्यू म्हणून none असा विचार करा none मध्ये फक्त एक व्हॅल्यू आहे आणि ते काहीही दर्शवत नाही तर विशिष्ट उपयोग असा आहे की जेव्हा आपल्याला नावाला वैध व्हॅल्यू आहे की नाही हे तपासायचे असते तेव्हा आपण ते none असे आरंभ करू शकतो आणि नंतर ते अद्याप none आहे का ते तपासू शकतो म्हणून सुरुवातीला आपण म्हणतो की x हे none बरोबरीचे नाही आणि शेवटी आपण पुढे जाऊन म्हणतो जर x बरोबर none नसेल तर y ला x बरोबर सेट करा दुसऱ्या शब्दात x बरोबर फक्त none असेल तर y बरोबर x एक्झिक्युट केले जाणार नाही आता हा 'is not' हा शब्द लक्षात घ्या तरपण is not equal to वापरत आहोत त्यामुळे स्पेसमध्ये पायथनमध्ये एकच व्हॅल्यू आहे none सर्व none एकाच गोष्टीकडे निर्देश करतात लक्षात ठेवा जेव्हा आपण l 1 हे l 2 आहे असे म्हणतो तेव्हा ते तपासत होतेआपण l 1 आणि l 2 समान लिस्ट ऑब्जेक्टकडे निर्देश करते की नाही हे तपासत आहोत आपण विचारत होतो की x आणि constant none हे समान none ऑब्जेक्टकडे निर्देश करतात आणि फक्त एक व्हॅल्यू none आहे का तर x is none as the same as x equal to equal to none म्हणून x is not none is the same as x is equal to none तर x is not none पुढील वाचणे सोपे आहे म्हणूनच आपण या प्रकारे लिहू आपण तीन उपयुक्त गोष्टी पाहिल्या आहेत ज्या आपण वेळोवेळी वापरत असताना पुढे जात आहोत एक म्हणजे स्टेटमेंट पास जे विशेष स्टेटमेंट आहे जे काहीही करत नाही आणि जेव्हा तुम्हाला रिकाम्या ब्लॉकची आवश्यकता असेल तेव्हा वापरली जाऊ शकते मग आपण डेल कमांड पाहिली जी व्हॅल्यू घेते आणि ती अपरिभाषित करते डेल वापरण्याचा सर्वात सामान्य मार्ग म्हणजे सूची किंवा शब्दकोशमधून काहीतरी काढून टाकणे आपण सामान्यत साधे मूल्य असलेले नाव अपरिभाषित करू इच्छित नाही परंतु एखाद्या डिक्शनरी किंवा लिस्टमधून आपल्याला एखादी key काढून टाकायची असेल किंवा एखादी स्थिती काढून टाकायची असेल तर त्यासाठी खूप उपयुक्त आहे शेवटी आपण पाहिले आहे की एक विशेष व्हॅल्यू none जे शून्य व्हॅल्यू दर्शवते हे एक अद्वितीय शून्य व्हॅल्यू आहे आणि हे व्हेरिएबल्स प्रारंभ करण्यासाठी वापरले जाऊ शकते की ते कोडमध्ये नंतर सेंसिबल व्हॅल्यू नियुक्त केले गेले आहेत की नाही हे तपासण्यासाठी